नमस्कार शेवटच्या वर्गात आपण स्टेट मिनिमायझेशन वरील चर्चेने थांबलो आणि आपण रो एलिमिनेशन पद्धत नावाची एक पद्धत पाहिली आजच्या वर्गात आपण इतर दोन पद्धती पाहू एकाला इम्प्लीकेशन टेबल आधारित पद्धत म्हणतात दुसर्यास पार्टिशनिंग पद्धत म्हणतात म्हणून शेवटच्या वर्गात आपण मिली मॉडेलवर चर्चा केली आपण त्या समस्येच्या विधानासहच पुढे जाऊ आणि नंतर आपण मूर मॉडेल आधारित स्टेट मिनिमायझेशन समस्येवर लक्ष देऊ आणि या दोघांमधील फरक विचारात घेऊ तर इम्प्लीकेशन टेबल वर आधारित पद्धतीमध्ये आपल्यास दिसेल कि इम्प्लीकेशन टेबल नावाचे एक विशिष्ट टेबल आहे जे या पद्धतीने बनवले आहे तर ही विशिष्ट टेबल आपण एका बाजूस पाहू शकता b c d e ठीक आहे तर आपण तीच समस्या पुढे नेऊ तर ज्या समस्या आपण पाहिल्या आणि आपण रो एलिमिनेशन पद्धत वापरली त्याच समस्या आपण चालू ठेवत आहोत तर तेथे सहा अवस्था a b c d e आहेत आणि दुसरी बाजू b c d e f आहे तर येथे a गहाळ आहे येथे f गहाळ आहे आणि काही अर्थाने हे मॅट्रिक्सचे खालचे कर्ण आहे जेथे पंक्ती आणि स्तंभ अवस्थेचे प्रतिनिधित्व करतात तर येथे काय घडत आहे ते आपण पाहू शकता तर मुळात a b c d e आणि f a b c d e f आणि त्याचप्रमाणे या बाजूस एक a b c d e f a b c d e f आहे तर हे कर्ण आहे तर आपण फक्त या कर्णावर नसलेल्या घटकांचा विचार करीत आहोत तर कारण हे आहे या इम्पलिकेशन टेबलमध्ये हे क्रॉस पॉईंट आहेत तर या क्रॉस पॉईंट्स मध्ये आपण दोन अवस्थांमधील समानता तपासू आता a आणि a आधीच समतुल्य आहेत आम्हाला याचा विचार करण्याची गरज नाही b आणि b आधीपासूनच समतुल्य आहेत आम्हाला त्याचा विचार करण्याची गरज नाही तर हे कर्ण रेषेचे घटक आहेत आणि वरचे कर्ण देखील आवश्यक नाही कारण आपण येथे a आणि b ची चाचणी घेत आहोत जर ते समतुल्य असेल तर आपण या घटकाच्या वरच्या कर्णानुसार b आणि a चाचणी कराल की नाही सर्व समान नाही का जर ते समतुल्य नसतील तर ते देखील त्यासोबत सुद्धा समतुल्य होणार नाहीत ठीक आहे का तर येथे b c d e आणि येथे b c d e f कारण कर्ण घटक ते आधीच एकमेकांशी समतुल्य आहेत समान अवस्था तेथे आहेत आणि वरचा कर्ण आणि खालचा कर्ण समान महत्त्व ठेवतात समान माहिती घेऊन जातात म्हणून आम्हाला त्यांची गरज नाही तर म्हणूनच हे असे दिसते आहे आपण पुढे काय करू आता प्रत्येक क्रॉस पॉईंटवर आपण समतेसाठी अट लिहू तर प्रथम आपण अवस्था ओळखतो प्रथम आपण अशी अवस्था ओळखतो जी समतुल्य असू शकत नाहीत कारण त्यांचे आउटपुट समतुल्य नसते आपल्याला समतेचे संबंध माहित आहे तर आउटपुट समतुल्य नसतात तुम्ही पाहु शकता की हे आउटपुट आहेत पुढील अवस्थेचा भाग आपण नंतर घेऊ प्रथम आपण आउटपुट पाहत आहोत तर 0 0 0 0 0 0 0 1 0 0 0 1 तर d आणि f d आणि f त्यांचे आउटपुट 0 1 आहे आणि उर्वरित सर्व 0 0 आहेत तर d आणि a ते कोठे भेटत आहेत हा क्रॉस पॉईंट आहे आउटपुट भिन्न असल्याने ते समतुल्य असू शकत नाहीत तर d आणि a आपण ते आउटपुट ओलांडत आहात ते समतुल्य असू शकत नाहीत त्याचप्रमाणे d आणि b समतुल्य असू शकत नाहीत कारण आउटपुट जुळत नाहीत त्याचप्रमाणे d आणि c समतुल्य असू शकत नाहीत d आणि c समतुल्य असू शकत नाही a आणि f चे काय f हे आणखी एक आहे जेथे आउटपुट 0 1 आहे तर a आणि f समतुल्य असू शकत नाही f आणि b समतुल्य असू शकत नाही f आणि c समतुल्य असू शकत नाहीत f आणि e समतुल्य असू शकत नाहीत तसेच f आणि e कारण आउटपुट भिन्न आहेत आणि d आणि e देखील ते समतुल्य असू शकत नाहीत d आणि e कारण आउटपुट समतुल्य आहेत आउटपुट भिन्न आहेत तर ही पहिली गोष्ट आहे जी आपल्याला सापडेल आणि लक्षात येईल एकदा हे पूर्ण झाल्यावर उर्वरित जागांसाठी आपण समतोलपणासाठी आवश्यक अट काय आहे ते पाहू तर उदाहरणार्थ हे a आणि b साठी क्रॉस पॉईंट आहे तर a आणि b समतुल्य आउटपुट जुळत आहेत तर आउटपुटमध्ये आम्हाला काही अडचण नाही आता आपण फक्त पुढील स्टेट बद्दल काळजी घेत आहोत जर आपण तुलना केली तर a आणि b समतुल्य आहेत तर x बरोबर 0 असेल तर ते a वर जाईल हे c वर जाईल जर a आणि c समकक्ष असतील आणि b आणि d समतुल्य असतील तर a आणि b समकक्ष म्हणून समजू शकतात तर अशाच पद्धतीने जर तुम्ही a आणि c ची तुलना केली व a आणि e व b आणि f ची तुलना केली तर ते समतुल्य आहेत a आणि c हे समतुल्य आहेत तर आपण a आणि e पहात आहात तर a c आणि b d जर ते समतुल्य असतील तर a आणि b असेल तर a आणि e समतुल्य असू शकतात तर तसेच b c c आणि e समतुल्य असल्यास ते समतुल्य असतील d आणि f समतुल्य आहेत b आणि d समतुल्य असू शकत नाही आपण हे आधीच रद्द केले आहे आता b आणि e चे काय b आणि e या क्रॉस पॉईंटवर आपण b आणि e तपासतो तर इथे असे दिसून येईल की c आणि c समतुल्य आहेत तर पहिल्या अवस्थेला टिक मार्क ठेवली आहे कारण ती आधीपासूनच समतुल्य आहे X साठी पुढील 1 बद्दल काय असेल तर आपण पाहतो की हे d आणि d आहे तर ते देखील समतुल्य आहेत आधीच आपण त्याला समतुल्य केले आहे म्हणून आपण त्या दोघांना टिक केलेले आहे पुढच्या स्थितीसाठी ही अट आधीच अस्तित्त्वात आहे आता c आणि e साठी c आणि e आपण काय पाहतो e आणि c जो c आणि e असेल आणि f आणि d f आणि d समतुल्य असणे आवश्यक आहे मागच्या वर्गात आपण टयूटॉलॉजि बद्दल चर्चा केली होती आणि आणि त्यातून असे निष्पन्न झाले होते की d आणि f समतुल्य असले पाहिजेआणि हे फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा b आणि b समतुल्य असतील आणि a आणि a समतुल्य असतील त्यामुळे आपण इथे टिक केलेली आहे याचा अर्थ असा की आपल्याकडे असलेल्या स्टेट ट्रान्झिशन डायग्राम वरून ते आधीच समतुल्य आहेत हे समजले आहे हे आपण पहिल्या दोन पायऱ्यांमध्ये प्राप्त केले आहे आउटपुटची पहिल्या पायरीत आपण समतोलपणाची चाचणी घेत आहोत दुसरीत आपण लिहित आहोत आणि काही प्रकरणांमध्ये आपण टिक बनवू शकलो आहोत कारण आधीपासूनच समानता आहे पुढेज्याला आपण दुसरे म्हणू शकतो तुम्हाला माहित आहे की ही पुनरावृत्ती पद्धत आहे पुढचा पास कारण यापूर्वी पास 1 पास 2 त्यानंतर पास 3 असा आहे तर मग यात आपण काय करीत आहोत तर मागील चरणांमध्ये प्राप्त केलेले संबंध क्रॉस पॉईंट्सच्या चिन्हांकित करण्यासाठी वापरले जातात आधी पाहिलेल्या गोष्टींच्या आधारावर आपण अधिक टिक्स किंवा क्रॉस लावाल आपण जे काही संबंध आधीच प्राप्त केले आहेत आता आपण पाहिले आहे की a आणि b समतुल्य c आणि b d असेल आपण पाहिले आहे त्यासारखे असणे आवश्यक आहे परंतु आपण हे देखील पाहिले आहे की b आणि d b आणि d समतुल्य असू शकत नाहीत कारण आउटपुट समतुल्य नसतात तर मी येथे दर्शविलेले निळे वर्तुळ आहे तर असे दर्शवित आहे की b आणि d समतुल्य असू शकत नाहीत जर b आणि d समतुल्य नसतील तर हे b आणि d शक्य नाही त्यांची समानता शक्य नाही तर a आणि b समतुल्य असणे शक्य नाही जरी a आणि c समतुल्य असू शकतात कारण X चे इतर मूल्य 1 च्या समान आहे b आणि d समतुल्य असणे आवश्यक आहे जे यामुळे नाही a आणि b समतुल्य असू शकत नाही तर b आणि d देखील यावर प्रभाव पाडत आहेत तर ज्यासाठी a आणि a समतुल्य असू शकत नाहीत आपण हे येथे पाहिले आहे तर आपण हे देखील रद्द केले आहे आता a आणि c समतुल्य होण्यासाठी e आणि b f समकक्ष असणे आवश्यक आहे आता आपण पाहू शकतो की b आणि f समतुल्य असू शकत नाहीत भिन्न रंगांसह आपल्याला सहज समजेल तर ते समतुल्य नसले तरी जरी e समकक्ष असेल तरी a आणि c समतुल्य असू शकत नाहीत तर हा भाग आपल्याला समजला आहे आता आपण पाहिले आहे की d आणि f आधीपासूनच समतुल्य आहेत आणि d f येथे दिसत आहे तर हे आधीपासूनच आहे हे आधीच टिक आहे तर c e समतुल्य असल्यास काय आवश्यक आहे तर ते समतुल्य असतील तर आता आपण पुढे काय करूया अधिक क्रॉस आणि अधिक टिक चिन्हांकित होण्याची शक्यता होईपर्यंत आपण पुढे जाऊ शकतो परंतु या विशिष्ट उदाहरणासाठी यापुढे पुढील पुनरावृत्ती आवश्यक नाही अन्यथा प्रत्येक पासमध्ये उदयास येणाऱ्या संबंधांचा उपयोग करून आपण मागील मधून पुढील पायरी मध्ये जाऊ शकलो असतो तर मग त्या नंतर आपण काय करू आता आपण सर्वात उजव्या स्तंभातून हलवून अंतिम समकक्ष संबंध पाहू तर येथून आपल्याला e अवस्था मिळत आहे d वरून आपल्याला आढळले की d व f समतुल्य आहेत तर आपण त्या एका ब्लॉकमध्ये एका विशिष्ट विभाजनामध्ये ठेवू c आणि e समतुल्य आहेत तर ते म्हणजे टॅटोलॉजीवरूनच आपल्याला माहित आहे की आपण समतेचे नाते प्रस्थापित करू शकतो कारण आमची उद्दीष्टे अवस्थांची संख्या कमी करणे आहे तर आपण हे असे लिहू शकतो तर e d f c आता e आणि c आपण त्यांना एका ब्लॉकमध्ये उजवीकडे ठेवू शकतो तर त्या दोन स्वतंत्र अवस्था नाहीत आपल्याकडे असे समतुल्य विभाजन असू शकते तर मग आपण b येथे आलो आपल्याला येथे काय दिसेल ते म्हणजे b आणि e समतुल्य आहेत आणि b आणि c समतुल्य आहेत तर b c e समतुल्य आहेत तर इथे असेच लिहिले आहे ठीक आहे इथे एक चुक झाली तर d येथे आपण पाहू शकतो की d आणि f समतुल्य आहेत तर ते चुकले आहे तर आपण त्यातही समाविष्ट करतो तर e नंतर d f नंतर c e येथे येत आहे येथे आपण d आणि f समतुल्य आहेत तर d f c e आणि b c d f c e आणि b c तर d f b c e हेच इथे मिळालेले आहे आणि अखेरीस जेव्हा आपण याकडे पोचता तेव्हा आपण पाहतो की या स्तंभात असे कोणतेही समतुल्य नाही तर a आवश्यक आहे तर a d f आणि b c e तर हे आपल्याला मिळालेले अंतिम विभाजन आहे रो एलिमिनेशन पध्दतीद्वारेही आपल्याला असेच मिळाले होते आणि अंतिम मिनिमायझेशनपर्यंत पोहोचत असताना तेच असावे लागेल आणि ते आपण येथे पाहत आहोत P पुढे पार्टिशनिंग मेथड नावाची आणखी एक पध्दत पाहू तर पूर्वीच्या पद्धतीत आपण काय पाहिले होते की सुरुवातीला ते सर्व वेगळे मानले जातात आणि नंतर आपण त्यांना गटबद्ध करण्याचा प्रयत्न केला आपण त्यांना समानतेवर आणि इतर गोष्टींवर आधारित करून एकत्र करण्याचा प्रयत्न केला तर असे गट तयार झाले मोठे गट तयार झाले तर विभाजन पद्धतीत हे अगदी उलट कार्य करीत आहे म्हणून सुरुवातीला त्यांना असे मानले जाते की ते सर्व एकाच गटाचे आहेत आणि नंतर आपण असे तपासतो की त्यांच्यात काही फरक आहे का की जे त्यांना वेगळे करते आणि नंतर आपण त्याचे विभाजन करतो आणि मग शक्य तितक्या प्रमाणात हे विभाजन करतो आणि त्यानंतर जेव्हा पुढे विभाजन शक्य नाही तेव्हा आपण प्रक्रिया थांबवतो तर आपण त्याच उदाहरणासह पुढे जात आहोत म्हणून आपण यापूर्वी घेतलेले हे उदाहरण आहे रो एलिमिनेशन आणि इम्प्लिकेशन टेबल पद्धत ठीक आहे आपल्याकडे हे टेबल आहे जेथे आपण विभाजन करीत आहोत तर येथे विभाजनांचा उल्लेख केला आहे P0 P1 P2 P3 P4 इत्यादी आणि आउटपुट किंवा पुढील अवस्था त्या आधारे हे ब्लॉक्स परिभाषित केले आहेत तर आपण त्याकडे नंतर पाहू म्हणून सुरुवातीला आपण विचार करतो की विभाजन नाही P0 सर्व एकत्र ठेवले आहेत a b c d e f सर्व अवस्था एका ब्लॉकमध्ये एकत्रित केल्या आहेत तर आपण पहात असलेली पहिली गोष्ट म्हणजे इनपुट साठी X 0 आणि X बरोबर 1 आहे तर आउटपुट काय आहेत इम्प्लिकेशन टेबल आणि या सर्व गोष्टींसाठी आपण यापूर्वी ज्या प्रकारे हे पाहिले होते त्याच प्रकारे आपण येथे करत आहोत परंतु वेगळ्या स्वरूपात सादरीकरण वेगळे आहे तर इनपुट X बरोबर 0 आणि इनपुट X बरोबर 1 असेल तर आपण ते आउटपुट लिहित आहोत तर येथे सर्व प्रकरणांसाठी आउटपुट 0 आहे आणि d आणि f साठी आउटपुट 1 आहे आउटपुट एकसारखेच असतात त्या आधारे ते एका ब्लॉकमध्ये ठेवले जातात आणि त्यानुसार आऊटपुटच्या फरकाच्या आधारे विभाजन केले जाते तर इथले ब्लॉक्स काय असतील एक b c e तो एक विशिष्ट ब्लॉक आणि d आणि f असेल कारण 0 1 0 1 ते तिथे आहेत आउटपुट एकसारखे आहेत तर ते एक ब्लॉक असतील तर एक विभाजन केले जाईल तर इनपुट X साठी आउटपुट वापरणे ही पहिली पायरी आहे X बरोबर 0 आणि इनपुट X बरोबर 1 तर आपण P1 वर आहोत आता पहिल्या टप्प्यानंतर पुढची अवस्था काय आहे यावर आधारित एकामागून एक पावले उचलली जातात तर X साठी पुढील अवस्था 0 च्या बरोबर आणि X बरोबर 1 असेल आपण ते लिहू तर पुढील अवस्था या विशिष्ट टेबल मधून घेतल्या आहेत आपण हे पाहू शकतो की ते a आणि b आहे b साठी ते c आणि d आहे तर आपण त्या मार्गाने पूर्ण करू c साठी ते e आणि f आहे e c आणि d d b आणि a f b आणि a इथे आपण तपासून घेऊ की प्रत्येक इनपुट साठी पुढील अवस्था ही P1 ब्लॉक मध्ये आहे तर प्रत्येक इनपुटचा अर्थ असा कि X हा 0 असेल आणि X हा 0 1 असेल तर X साठी 0 हे एक इनपुट आहे तर या विशिष्ट ब्लॉकसाठी a c e c हे सर्व P 1 ब्लॉकमध्ये आहेत तर मग कोणतीही समस्या नाही d f b आणि b ते देखील या प्रथम ब्लॉकमध्ये आहेत X जर 1 असेल तर आपण पाहिले की b c e d f d d f d पुढील ब्लॉकचा एक भाग आहे परंतु तो b आहे b पहिल्या ब्लॉकचा भाग आहे तर ते भिन्न आहेत तर ते एकाच ब्लॉक मध्ये आहेत की नाहीत यादृष्टीने a ही गटात न बसणारी एक पुढची अवस्था आहेतर d f d हे दुसऱ्या ब्लॉक मध्ये आहेत पण हे नाही X बरोबर 0 आणि X बरोबर 1 असताना b c e हे आउटपुट एकाच ब्लॉक मध्ये असेल हे पहिल्या ब्लॉकचे आहे हा दुसरा ब्लॉक आहे परंतु a साठी हा पहिला ब्लॉक आहे हा पहिला ब्लॉक देखील आहे जो b c e ब्लॉक आहे आणि d f साठी आपल्याला काय दिसेल की हा b b आहे आणि हा a आहे तर मुळात ते एकाच ब्लॉकमध्ये आहेत यात काही वाद नाही तर अशा परिस्थितीत आपण काय करतो तर b हा या विशिष्ट ब्लॉकमध्ये नसल्यामुळे a हा b c e पेक्षा वेगळा आहे म्हणून आपण विभाजन केले आहे हा दुसरा ब्लॉक आहे जसे की b c e ह्या अवस्था जेथे ते d f d आहे मग आपण काय करू आपण a b c e आणि d f संबंधित a b c d e f c d b a b विभाजन केले तर ह्या संबंधीत पुढील अवस्था आहेत आता परिस्थिती बदलत आहे की नाही हे नवीन विभाजन तयार झाले आहे की नाही याची आपण तपासणी करू तर हा a आणि b आहे तर a हा फक्त एकच सदस्य आहे तर विभाजन शक्य नाही तर b c e जे आपण पाहतो ते X म्हणजेच 0 c e c आहे तर हे एका ब्लॉक मध्ये आहे आणि X बरोबर 1 d f d हे दुसऱ्या ब्लॉकमध्ये आहे म्हणून ते सर्व एकसारखे आहेत d f साठी ते b b म्हणजे ब्लॉक a a म्हणजेच पहिला ब्लॉक आहे हे खूपच स्पष्ट आहे त्यामुळेच d f साठी पुढील विभाजन शक्य नाही तर इथे आपल्याला P2 पासून P3 मिळत आहे आणि पुढचे विभाजन शक्य नाही जेव्हा कधी Pk हा Pk 1 असेलP3 बरोबर P2 आपल्याला थांबावे लागेल आणि त्यानंतर कोणते समतुल्य ब्लॉक किंवा समतुल्य अवस्था असतील हा इथे a आहे इथे b c e आहे आणि इथे d f आहे आपण पाहिल्याप्रमाणे या तीन अवस्था आहेत P तर आपण मिली मॉडेलचे उदाहरण पाहिले आहे आणि आता आपण मूर मॉडेलच्या उदाहरणासह समाप्त करू तर हे कसे कार्य करते त्यासाठी आपल्याकडे हे वेगळे आहे तर पुढील अवस्था आणि सध्याची अवस्था यातील संबंध पाहू आता मूर मॉडेलमध्ये X बरोबर 0 आणि X बरोबर 1 अशी दोन भिन्न आऊटपुट नाहीत नाही का तर सध्याच्या स्थितीवर आधारित एकच आउटपुट असेल हे स्पष्ट आहे का मूर मॉडेलचे आउटपुट केवळ अवस्थांमधून तयार केले जाते तर मिली मॉडेल मध्ये सध्याची अवस्था आणि सध्याचे इनपुट यावरून तयार केले जाते तर इनपुटमधील फरकामुळे X बरोबर 0 किंवा X बरोबर 1 आहे आउटपुट 0 किंवा 1 असू शकते तर त्यानुसार आपल्याकडे आउटपुट टप्प्यात असे दोन स्तंभ होते येथे फक्त एकच स्तंभ असेल तर त्या गोष्टीची आपण नोंद घेत आहोत आणि ह्या संबंधित अवस्था आहेत b e a f एक उदाहरणार्थ f c b c f e c a यासाठी संबंधित सहा अवस्था आणि आऊटपुट 1 1 0 1 0 0 म्हणूनच हा फरक असल्याने पहिले पाऊल नक्कीच आउटपुट वापरुन भिन्नता असे असेल आता मिली मॉडेलमधील फरक असा आहे की यापूर्वी अशा दोन ओळी X बरोबर 0 आणि X बरोबर 1 आउटपुटच्या दोन गटासाठी समान होते जे येथे नाही फक्त एक संच एक ओळ तेथे असेल त्यातून आपण एक गट किंवा दुसरा गट असो त्यांच्याकडे आउटपुटचे वेगवेगळे सेट आहेत की नाही हा फरक आहे अन्यथा ह्या पायऱ्या समान आहेत फक्त आऊटपुटसाठी आपण पाहतो की पहिल्या ब्लॉकमध्ये P 0 पासून P1 मिळवित असताना फक्त एक ओळ मिली मॉडेलच्या विपरीत आहे उर्वरित समान आहेत कारण उर्वरित अवस्था फक्त पुढील अवस्थांवर अवलंबून आहेत आणि पुढील अवस्था X वर अवलंबून आहे X बरोबर 0 X बरोबर 1 आहे ते एका अवस्थेत किंवा दुसर्या अवस्थेत जाते तर प्रत्येक बाबतीत अशा दोन ओळी असतील तर या उदाहरणामध्ये b c d e f ने प्रारंभ करण्यासाठी हे सर्व एका ब्लॉकमध्ये आहेत आता आपण पाहतो की 1 1 0 1 0 0 तर ही गोष्ट अशी आहे b आणि d बरोबर ते एका ब्लॉकमध्ये असतील आणि c e f ते दुसर्या ब्लॉकमध्ये असतील आपण पूर्ण केलेली ही पहिली पायरी आहे पुढील टप्पा पुढील चरणात आता तुम्ही पाहत आहात X बरोबर 0 आहे तर X बरोबर 1 आहे तर या टेबलाचा a b e आपण आयात करीत आहोत b e a f d b c c आहे f c e आहे f e आणि f आहे c a आता आपण काय करावे अशा प्रत्येकासाठी आपणास या इनपुटपैकी प्रत्येक इनपुट माहित आहे आपण पुढील अवस्था पाहू शकतो की ते समान ब्लॉकमध्ये आहेत किंवा भिन्न ब्लॉकमध्ये आहेत की नाहीत तर पहिल्या प्रकरणात ज्याला आपण b d बघतो तो हा विशिष्ट ब्लॉक X ची पुढील अवस्था 0 च्या बरोबरीची आहे आणि b a b आहे तर हे सर्व पहिल्या ब्लॉकचे आहेत आणि पुढील X साठी 1 च्या बरोबरीचे आहे हे सर्व आहे या ब्लॉकचे तर या विशिष्ट प्रकरणात विभाजन आवश्यक नाही आता याचं काय c e f हा विशिष्ट ब्लॉक f f c हे सर्व या ब्लॉकचे आहेत आणि c e a c e या ब्लॉकचे आहेत परंतु a वेगळ्या ब्लॉकचा आहे तर ही गटात न बसणारी स्थिती आहे आणि ही पुढची अवस्था वेगळी होते तर आपल्याला विभाजन करावे लागेल तर तुम्ही येथे पहात असलेले हे विभाजन आहे f c a जो वेगळा झाला आहे तर मग आपण पुढे काय करू पुन्हा विभाजन आवश्यक आहे की नाही हे या विभाजनास वापरून आपण तपासू मागील ब्लॉकची काही स्थिती बदलली आहे की नाही तर आपण ते करू तर हे b d आहे तर हे b b होते पुन्हा तपासू कारण आता दोन विभाजन झाले आहेत म्हणजे तीन ब्लॉक्स झाले आहेत तिथे आधीचे एक विभाजन आहेत 2 ब्लॉक्स तिथे आहेत तर हे b bआहे तर b a b सर्व या ब्लॉकशी संबंधित आहेत पुढे e f c आहे e आणि c या ब्लॉकचे आहेत f दुसर्या ब्लॉकशी संबंधित आहेत तर गटात न बसणारा आहे आता c e f f या ब्लॉकचा आहे c e या ब्लॉकशी संबंधित आहे तर यात कोणताही वाद नाही तर आपण फक्त हे तपासतो की हे b a आणि d पासून विभक्त करायचे आहे आणि विभाजन आवश्यक आहे तर a आणि d तेथे आहेत आणि b येथे ठेवले आहे आणि पुढे आपण तपासून पाहतो की X बरोबर 0 असेल तर ते एका ब्लॉकशी संबंधित b bअसेल e c फक्त एका ब्लॉकशी संबंधित b फक्त एक सदस्य आहे तर असे कोणतेही विभाजन शक्य नाही c आणि e f f हा ब्लॉक c e समान ब्लॉक तर आपण पाहतो की यापुढे कोणतेही विभाजन शक्य नाही तर आपला P4 d b c e f समान आहे जो आपण P3 साठी पाहिला होता तर हे इथे संपेल आणि ही समतुल्यता असेल तर अशा चार अवस्था असतील आपण 6 वरून 4 पर्यंत आलो आहोत म्हणून हे लक्षात घेण्यासाठी आम्हाला 2 फ्लिप फ्लॉपची आवश्यकता आहे पूर्वी जेव्हा आपण ते कमी केले नव्हते तेव्हा 3 फ्लिप फ्लॉपची आवश्यकता होती आणि संबंधित गुंतागुंत अधिक होती ठीक आहे तर मूर आणि मिली मॉडेलमध्ये आणि इतर प्रकरणांमध्येही हा फरक आहे इतर प्रकरणांमध्ये देखील पहिली अवस्था जेव्हा पहिला टप्पा असतो तेव्हा आउटपुट भिन्न असू शकते P तर यासह आपण निष्कर्षापर्यंत पोहोचू क्रॉस पॉइंटमध्ये इम्प्लिकेशन टेबलच्या पद्धतीसाठी दोन एकमेकांना छेदणाऱ्या अवस्थांमधील समानता तपासली जाते आणि प्रथम त्यामध्ये समतुल्य नसणाऱ्या अवस्था शोधल्या जातात कारण त्यांचे आउटपुट जुळत नाही आणि त्यानंतर आधीच्या चरणांमधील संबंध पुनरावृत्तीने वापरले जातात आणि कमीतकमी अवस्था प्रदान करण्यासाठी अंतिम विभाजन प्राप्त केले जाते विभाजन पद्धतीत सुरुवातीला आपण या सर्वांना एकत्र ठेवून सुरुवात करतो पहिल्या विभाजना मध्ये असे समजले जाते की विभाजनामुळे तयार झालेल्या सर्व ब्लॉकचे आउटपुट हे समान असते आणि त्यानंतरच्या विभाजनाने पुढील स्थिती ठरविली जाते की ते मागील विभाजनाच्या एकाच ब्लॉकमध्ये आहेत किंवा नाही पुढील विभाजन अशक्य होईपर्यंत हे चालू आहे मूर मॉडेल आणि मिली मॉडेल मध्ये जर काही फरक असेल तर तो म्हणजे पहिल्या अवस्थेतील आउटपुट आहे मूर मॉडेलमध्ये आउटपुट हे फक्त सध्याच्या अवस्थेतून मिळवले जाते तर X चा संदर्भ इनपुट प्रमाणेच आहे आणि निष्कर्ष काढण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या आपण तिथे फक्त एक इनपुट विचारात घेतले आहे पण समजा तिथे दोन इनपुट असतील X1 आणि X2 तर तिथे 4 रो असतील 0 0 0 1 1 0 and 1 1 त्याप्रमाणे पुढील अवस्था लक्षात घ्यावे लागतील जर इनपुट संख्या जास्त असेल तर आपल्याला ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवावी लागेल अशाप्रकारे आपण दहावा आठवडा पूर्ण केला आहे